आता आपण प्रेरणा कोणत्या प्रकारच्या असतात याविषयी बोललो यासाठी शिकणाऱ्याची पात्रता गरजेची असते कोणत्या प्रकारचे कामाच्या ठिकाणचे वातावरण गरजेचे असते हे आपण अगोदरच्या मोड्यूल मध्ये पाहिले आता प्रशिक्षण कार्यक्रम आराखडा तयार करत असताना एखादे प्रशिक्षण कार्यक्षम होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या व्यवहारिक पायऱ्या गरजेच्या असतात त्याबद्दल बोलणार आहोत आता अशा व्यवहारिक पायऱ्या मध्ये प्रशिक्षणाचे ठिकाण त्याची निवड आणि तयारी याचा समावेश होतो याच बरोबर प्रशिक्षकाची निवड करणे सकारात्मक वातावरण निर्मिती करणे आणि कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे याचाही समावेश होतो म्हणून अशा पायऱ्या विचारात घेतल्या पाहिजेत आता या पायऱ्या कशा घ्यायच्या ते मी एकेक करून चर्चा करेन प्रशिक्षण ठिकाणाची निवड करणे आणि तयारी करून घेणे प्रशिक्षणाचे ठिकाण म्हणजे अशी एखादी खोली जिथे प्रशिक्षण आयोजित केले जाऊ शकते एका चांगल्या प्रशिक्षण संचाची वैशिष्ट्य म्हणजे ते आरामदायक आणि सर्वांना उपलब्ध असते आता तुम्ही पहाल की जे प्रशिक्षण ठिकाण निवडलेल आहे तिकडे एखादी व्यक्ती आरामदायक आणि सहजरित्या पोहोचू शकते उदाहरणार्थ प्रशिक्षणार्थीसाठी दुसऱ्या मजल्यावर किंवा तिसऱ्या मजल्यावर जाणे कठीण होत असते म्हणजे हे त्यांच्यासाठी आहे जे दिव्यांगजन आहेत आणि अशा प्रकारांमध्ये आपण एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे प्रशिक्षण खोलीचे स्थळ म्हणजे ते खूप आरामदायक आणि सर्वांसाठी सहज पोहोचण्यास योग्य असावे आता तिकडे कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसावा एक शांत जागा असावी खाजगी आणि गोंधळ मुक्त जागेची गरज असते अशा प्रकारचे विशिष्ट वातावरण असेल तर निश्चितपणे तिकडे कोणतेही गोंधळ असणार नाही आणि आपला प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय कार्यक्षम पद्धतीने आयोजित केलेला असेल तिसरे म्हणजे सर्व प्रशिक्षणार्थींसाठी सहजपणे फिरता येईल अशी पुरेशी जागा काही प्रकारांमध्ये असे आढळून येते की सर्व प्रशिक्षणार्थींना सहजपणे एकत्रित करणारी किंवा त्यांना फिरता येण्यासारखी जागा उपलब्ध नसते खूप वेळा असंही दिसून येते की त्यांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा पुरेशी नसते कारण प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळा सिंडिकेट पद्धतीचा वापर होतो जेव्हा आपण सिंडिकेट पद्धतीविषयी बोलत असतो तिकडे त्यांच्या अभ्यासाची चर्चा घडविणे अपेक्षित असते म्हणून हि सिंडिकेट पद्धत गरजेची असते यामध्ये बैठक व्यवस्था वर्तुळाकार असू शकते इथे चर्चासत्र सादरीकरण या सारख्या उपक्रमांचे आयोजन केले जाते आणि मग निश्चितपणे अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम खूपच महत्त्वाचे बनत असतात आणि नंतर आपल्याला असेही दिसून येते की जागा तर पुरेशा आहे पण सर्व खुर्च्या एका विशिष्ट ठिकाणी मांडलेल्या असतात त्यांची जागा बदलता येत नसते हे वर्गातील शिकवण्यासाठी ठीक असू शकते म्हणून फक्त व्याख्यान व्यवस्था हीसुद्धा कार्यक्षम असते परंतु जर तुम्ही मला विचाराल तर मी एक वर्तुळ बनवायला सांगेन आणि मग अशा बैठक व्यवस्थेमध्ये हे शक्य नाही ते एकमेकांकडे तोंड करून चर्चा करू शकणार नाहीत म्हणून अशी अडचण विचारात घेणे आणि सर्व प्रशिक्षणार्थी सहजपणे फिरू शकतील अशी पुरेशी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे असते म्हणून जेव्हा आपण एखादा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत असतो तेव्हा नेहमी प्रशिक्षणार्थींची बैठक व्यवस्था पुरेशी असेल याची काळजी घेत असतो हे प्रशिक्षणार्थींना पुरेशी जागा उपलब्ध करून देत असते उदाहरणार्थ त्यांना संगणकावर काम करायचे असते त्यांना लॅपटॉप वर काम करायचे आहे म्हणून खोलीमध्ये सर्व प्रशिक्षणार्थींसाठी सुयोग्य जागा असणे गरजेचे असते सर्व प्रशिक्षणार्थींना एक चांगली दृश्यमानता उपलब्ध करून दिली जाईल जसे की मी नमूद केल्याप्रमाणे एकमेकांसमोर तोंड करून बसल्याने ते एकमेकांना समजून घेऊन कार्यक्षम पद्धतीने एकमेकांकडून पण शिकू शकतील प्रशिक्षक प्रशिक्षकाची जागा अशी असावी की जी सभोवतालच्या सर्व सहभागी सदस्यांना सहज दिसावी आणि जर कोणता दृश्य पडदा असेल तर उदाहरणार्थ प्रशिक्षणामध्ये व्हिडीओ वापरले जातात असे व्हिडिओ मधून आलेख पावर पॉईंट स्लाइड दाखवले जातात म्हणजे प्रशिक्षणाच्या संपूर्ण ठिकाणाची अशा पद्धतीने रचना करण्यात यावी की जे सर्वांना प्रशिक्षण घेण्यामध्ये आरामदायक असावे आता प्रशिक्षण खोलीसाठी कोणता तपशील विचारात घेणं गरजेचं असतं पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे गोंगाट खूप वेळा असे दिसून येते की एखाद्या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे आणि शेजारी काही सामाजिक कार्यक्रम चालू असतात आणि त्याचा परिणाम म्हणजे तिकडे खूप सारा आवाज होत असतो म्हणून यासाठी अगोदरच खात्री करून घेणं गरजेचं असतं की खोली अशा ठिकाणी असणे गरजेचे असते की जिथे आपटण्याचा आवाज किंवा एसी चा आवाज सुद्धा नसावा म्हणुनच खूप वेळा फक्त बाहेरचा आवाजच नसतो तर खोलीच्या आतील हिटर किंवा एसीचा आवाज सुद्धा असतो मग ते आवाज करीत राहतात आणि जर असा आवाज असेल तर निश्चितपणे काम होणार नाही उदाहरणार्थ या खोलीमध्ये तुम्हाला एक हिटर दिसेल परंतु तो बंद केलेला आहे कारण तो खूप आवाज करतो म्हणून अशा प्रकारांमध्ये छोट्या छोट्या आवाजाचे नियंत्रण करावे शेजारच्या खोलीतून आणि बाहेरून पण आवाज येता कामा नये खूप वेळा असं होतं की प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे आणि बाहेर जिन्यातून आवाज येत असतो याची सुद्धा काळजी घ्यावी म्हणून ही जागा अशा ठिकाणी असावी तिकडे अशा प्रकारचे गोंधळ नसतील अगोदरच मी नमूद केले आहे की शेजारी सामाजिक कार्यक्रम असतील तर अशी इमारत जसे की लग्नाचे कार्यालय किंवा इतर अशी विशिष्ट जागा प्रशिक्षणासाठी योग्य नाही आता रंग आपण जे लिहिण्यासाठी रंग वापरत असतो ते तांबडे हिरवे निळे आणि पिवळे म्हणजे उष्ण रंग आणि त्यामध्ये सफेद रंगाचा बदल करणे म्हणजेच शीत रंग काळ्याआणि तपकिरी छटा ह्या सामान्यपणे मानसिक दृष्ट्या डोकेदुखी ठरू शकतात म्हणून अशा प्रकारांमध्ये आपण रंगांची निवड करीत असताना खूप स्पष्टता दाखवा जिथे आपल्याला गडद रंग वापरावे लागतात तिकडे ते वापरावे गरजेनुसार फिकट रंग वापरायचे असतात असा रंगछटा मधील बदल सर्वांना जास्तीत जास्त आकर्षित करीत असतो खोलीची रचना खोलीची रचना चौकोनी आकाराची असावी लांब आणि अरुंद खोली प्रशिक्षणार्थींना पाहण्यासाठी अडचण निर्माण करते म्हणून चौकोनी खोली ही तुलनात्मक रित्या बाकी पेक्षा सोयीस्कर असते अशा चौकोनी खोलीमुळे सर्वांना पाहण्यासाठी ओळखण्यासाठी एकमेकांना चर्चा करण्यासाठी खूप सोयीस्कर होतं पण जर लांब आणि अरुंद खोली असेल तर प्रशिक्षणार्थींसाठी पाहण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी अडचणीची ठरेल म्हणून प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना चौकोनी आकाराच्या खोलीला प्राधान्य द्यावे खोलीतील प्रकाशाचा मुख्य स्त्रोत म्हणजे विद्युत दिवे म्हणून खोलीमध्ये पुरेसा प्रकाश पसरलेला असेल आणि जेव्हा पडद्यावरती व्हिडिओ दाखवायचे असतात तेव्हा दिवे मंद करण्याची सोय असावी म्हणून अशा प्रकारांमध्ये जेव्हा पडद्यावरती व्हिडीओ दाखवायची गरज असते त्यावेळी खोलीतील प्रकाश मंद करावा म्हणजे गरज असेल त्यावेळेस एखादा दिवा बंद केल्याने स्लाईडवर लक्ष केंद्रित करता येते नंतर सभेतील खोलीच्या खुर्च्या खुर्च्या फिरत्या असाव्यात खुर्चीवर बसल्या नंतर मागे पाटीला व्यवस्थित आधार देणाऱ्या असाव्या विशेषता पाठीच्या खालच्या भागाला आधार देणाऱ्या असाव्या पाठीच्या खालच्या भागाला आधार देणाऱ्या खुर्च्या असतील तर प्रशिक्षणार्थीना आरामदायी आणि आणि सोयीस्कर वाटेल आणि अशा प्रकारच्या खूप वेळ चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुद्धा सहभागी होताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही चमक असे चमकणारे धातूचे पृष्ठभाग ओळखून ते नाहीसे करणे गरजेचे आहे म्हणजे प्रशिक्षणार्थींच्या डोळ्यावरती अशा वस्तूंचे परावर्तन येणार नाही नंतर आपण दूरदर्शन संच आरसे हेसुद्धा जास्त डोळ्यावर चमकणार नाहीत याची काळजी घ्यावी चमक असेल तर असे पृष्ठभाग तिथून नाहीसे करावेत विशेषता दूरदर्शन संच किंवा आरसे आता नंतर छत छताची उंची दहा फूट असणे असा प्राधान्यक्रम असावा जेव्हा आपण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत असतो तिकडे प्रतिध्वनी नसावा म्हणजेच छताची उंची प्राधान्याने दहा फूट असावी विद्युत जोडणी प्रत्येक सहा फुटाच्या अंतराने खोलीमध्ये विद्युत जोडणीची सुविधा उपलब्ध असावी याच बरोबर दूरध्वनी जोडण्याची व्यवस्था याच विद्युत जोडणीच्या शेजारी प्रशिक्षकांसाठी उपलब्ध असावी म्हणजे प्रशिक्षक अशा सहा फुटाच्या अंतराने असलेल्या विद्युत जोडणीचा योग्य वापर योग्य वेळी करू शकतात ध्वनिकी ध्वनिकी म्हणजे भिंती छत तळ आणि फर्निचर यांना आदळुन आवाजाचे होणारे परिवर्तन नियंत्रित करत असते तीन किंवा चार वेगवेगळ्या व्यक्तींकडून आवाजाचे परीक्षण करून घ्या आणि आवाजाची स्पष्टता आणि पातळीचे निरीक्षण करा म्हणजे जर आवाजाची स्पष्टता नसेल तर निश्चितपणे सहभागी सदस्य व्यवस्थित रित्या शिकू शकणार नाहीत म्हणून ध्वनिकीची काळजी घ्या आता पुढचा मुद्दा म्हणजे प्रशिक्षकाची निवड म्हणजे प्रशिक्षक कसा निवडावा आता तुम्ही पहालआपण तज्ञ व्यक्ती विषयी बोलत आहोत तज्ञ व्यक्ती म्हणजे नैसर्गिकरित्या तो विषयाचा तज्ञ असणे अपेक्षित आहे तर व्यवसायिक प्रशिक्षकांची किंवा सल्लागाराची निवड करणे हे खरेतर संस्थेची जबाबदारी आहे आपण व्यवसायिक प्रशिक्षक किंवा सल्लागार यांच्याविषयी बोलत असतो तेव्हा तुम्हाला त्याच्या सीव्ही मधून संपूर्ण पार्श्वभूमी आणि कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम त्याने आयोजित केले आहेत ही सगळी माहीती मिळेल प्रशिक्षक हा अनुभवी असावा आणि नेहमी त्याला औद्योगिक आणि शैक्षणिक कार्याचा अनुभव असेल तर हे एक चांगले नियोजन समजले जाते जर त्याला औद्योगिक अनुभव आणि त्याचबरोबर शैक्षणिक अनुभव असेल तर तो प्रशिक्षणाची कौशल्य खूप चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो प्रशिक्षक मग ते संस्थेतील असतील किंवा बाहेरचे तुम्ही पहाल मोठ्या संस्थांमध्ये त्याचे स्वतःचे प्रशिक्षण केंद्र असते आणि ते त्यांच्या संस्थेतील प्रशिक्षकाला प्राधान्य देत असतात दोन्ही व्यवस्थेमध्ये मग प्रशिक्षक बाहेरचा असू देत किंवा संस्थेमधीलअसू देत दोघांचेही काही फायदे आणि तोटे असतात जेव्हा आपण संस्थेतील शिक्षका बद्दल बोलतो तेव्हा असे प्रशिक्षक प्रशिक्षण संस्थेमधील अडचणी विषयी जागृत असतात आणि नंतर सरलतेने अशा अडचणी ओळखू शकतात आणि त्यातून मार्ग काढू शकतात परंतु खूप वेळा संस्थात्मक संस्कृती असल्याने मर्यादा येऊ शकतात पण आपल्याला बाहेरचा प्रशिक्षक मिळतो तेव्हा तो नवीन संकल्पना आणू शकतो तो विविध कंपनी मधील कामाचा अनुभव आणू शकतो आणि म्हणून त्याला एक विशिष्ट वाव मिळालेला असतो तुलनात्मक रित्या संस्थात्मक प्रशिक्षकापेक्षा बाहेरील प्रशिक्षकास जास्त वाव असतो अंतर्गत प्रशिक्षक हा एका संस्थे पुरता मर्यादित असतो किंवा त्याला दोन ते तीन संस्थांचा अनुभव असू शकतो पण त्यापेक्षा जास्त नाही परंतु बाहेरील प्रशिक्षकला खूप सार्या संस्थांचा अनुभव असणे अपेक्षित असते आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करायचे असते उदाहरणार्थ कामगार संलग्नीकरण प्रशिक्षण कार्यक्रम किंवा आनंदमय कामाची जागा अशा प्रकारच्या कर्मचारी संलग्नीकरण कार्यक्रमांमध्ये अंतर्गत प्रशिक्षक हा फक्त त्या संस्थेमध्ये होणारे कर्मचारी संलग्नीकरण यासंदर्भात बोलू शकेल परंतु इकडे तो बाहेरील संस्थांमधील कर्मचारी संलग्नता याविषयी बोलू शकणार नाही आणि यासाठी इथे बाहेरील प्रशिक्षक असणे असे अपेक्षित आहे म्हणून प्रशिक्षकाची निवड करत असताना अंतर्गत किंवा बहिस्त हा निर्णय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या स्वरूपावरून ठरविण्यात यावा म्हणजे एखाद्यावेळी मिश्र स्वरूपाचे निवड असू शकते काही प्रशिक्षण कार्यक्रम हे फक्त अंतर्गत प्रशिक्षणा मार्फत तर काही प्रशिक्षण कार्यक्रम फक्त बहिस्त प्रशिक्षका मार्फत आयोजित केले जातील अशा प्रशिक्षकाला त्या विषयातील आणि प्रशिक्षणातील तज्ञता असावी तर मूळ गरज म्हणजे प्रशिक्षक त्या विषयातील तज्ञ आणि अनुभवी असावा हे गरजेचे आहे जोपर्यंत त्याला विषयाचे सखोल अभ्यास नसेल तोपर्यंत तो व्यवस्थित शिकवू शकणार नाही प्रशिक्षकांचे प्रशिक्षण यासारखे कार्यक्रम व्यवस्थापका साठी असतात म्हणजेच असा कोर्स हा व्यवस्थापक कर्मचारी आणि तज्ञ यांच्याकडून निवडला जातो की ज्यांना अगोदरच त्या विषयाचे ज्ञान असते आहे परंतु त्यांना अजुन माहिती गरजेचे असते ते जसे की सादरीकरण कौशल्य आणि संवाद कौशल्य किंवा शिकण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे समजून घेणे जे कोणी अशा विभागांमध्ये नवीन असतात आणि त्यांना काही नवीन वेगळं जाणून घ्यायचं असतं मग ते कोणते का पातळीचे विशेषज्ञ असून त्यांना प्रशिक्षकाच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा असतो आणि अशा प्रकारांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम म्हणजेच प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ते अतिशय महत्त्वाचे बनतील आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे पुस्तके किंवा सिद्धांत किंवा मॉडेल हे कशा पद्धतीने वापरले जातात मी अजून संशोधन दृष्टी कोणाबद्दल बोलेन की जो प्रशिक्षण तंत्र म्हणून वापरला जाऊ शकतो आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ अशा प्रकारांमध्ये मदत करू शकता म्हणजेच कशा पद्धतीने आपण मिस्टर अपने सर्वेक्षण करून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो उदाहरणार्थ आम्ही कर्मचारी संलग्नीकरण यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आणि हा एका सर्वेक्षण यावर आधारित होता तर प्रथम सर्वे केला जातो आणि नंतर त्याचं आकलन केले जातो आणि त्यामधून काही गोष्टी आढळून येतात आणि हे सगळं संशोधन पद्धती वापरून संशोधन दृष्टिकोनातून तयार केले जातात तर हे विविध प्रकारच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांमधून शक्य आहे हे तर शिकण्याच्या प्रक्रियेतील असे असे घटक आपण समाविष्ट करू शकतो तासिका नियोजन विकसित करायला शिकले पाहिजे तर मग ही तासिका योजना कशी विकसित करायची ते आपण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आराखड्यामध्ये चर्च करूयात तर मग तासिका नियोजन कसे तयार केले जाते हे आपण विविध प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आराखडा मधून पाहुयात आणि नंतर ही तासिका नियोजन जास्तीत जास्त कार्यक्षम बनवण्यासाठी आणि आपल्याला कोणता दृष्टिकोन ठेवायचा आहे ते प्रशिक्षक एखाद्या विशिष्ट ठिकाणावर ठरवतात की जे त्यांच्यासाठी उपयोगी असेल यामध्ये कर्मचाऱ्यांचा आणि व्यवस्थापकांचा सहभाग असेल तर दिले जाणारी कौशल्य ही खूप कार्यक्षम पद्धतीने प्रशिक्षणामध्ये राबवण्याची खातरजमा होतं असते अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम त्या निश्चितपणे तुम्हाला एक चांगले प्रशस्तिपत्रक सुद्धा मिळवून देऊ शकतात तिच्यामध्ये प्रशिक्षकांचे प्रशिक्षण दिले आणि नंतर ते मिळवलेल्या कौशल्यांची पडताळणी करून कार्यक्षम प्रशिक्षक म्हणून कार्यरत होतील आणि म्हणून ते स्वतःला एक वृद्धिंगत प्रशिक्षक म्हणून नवीन उंची वरती पोहोचत असतात प्रथम प्रशिक्षण शिबिरामध्ये यशस्वी होण्याची शक्यता वाढवण्यासाठी त्यांनी नवीन प्रशिक्षक म्हणून चांगलं निरीक्षण करावे आणि त्यांना वरिष्ठ प्रशिक्षकांकडून मिळालेल्या या प्रतिसादातून शिकता येते आणि म्हणून आपण सर्वसाधारणपणे तज्ञ प्रशिक्षका कडून शिकत असतो आपण त्यांच्या रसिकांना जात असतो तो आपण त्यांच्याकडून शिकत असतो आणि जे काही प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शिकलेलेशक्य आहे ते आपल्या कामाच्या ठिकाणी वापरण्याचा स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा पद्धतीने प्रशिक्षक आला सुद्धा असा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करायला आवडत असते प्रशिक्षक प्रशिक्षण स्थळ आणि सूचना फिरण्यासाठी कशा पूरक बनवत असतात आता जसे की मी नमूद केले शिकण्यासाठी वातावरण निर्मिती करणे आणि यामध्ये वर्गखोल्यांचे व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे ठरते म्हणजेच कोणत्या प्रकारचे साधन सामग्री गरजेचे आहे कोणत्या प्रकारची सामग्री पाहिजे कोणता शैक्षणिक साहित्य पाहिजे आणि कोण सहभागी होतील आणि कोण अशा विशेष कार्यक्रमाला भेट देतील तर अशा सर्व प्रकारचे तयारी करावी लागते नंतर वर्गखोल्या चे व्यवस्थापन जसे की मी आधी नमूद केल्याप्रमाणे यामध्ये वर्ग खोलीचा आकार वर्गखोली चा आक्का कोणता असायला पाहिजे चौकोनी वर्गखोली असायला पाहिजे खोलीची उंची दहा फूट असायला पाहिजे आले आणि म्हणून वर्गखोल्यांचे व्यवस्थापन यामध्ये अशी खोलीमध्ये गोंधळ नसावा आणि बाहेर सुद्धा शांतता असावी त अशाप्रकारे बर मी खोल्यांचे व्यवस्थापन करावे नंतर प्रशिक्षणार्थी बरोबर संभाषण साधा अशा पद्धतीने आपण त्यांना समजून घेऊ शकतोहे संभाषण फक्त आपल्याकडूनच नको आहे दोघांकडून पाहिजे तर म्हणून जेव्हा आपण प्रशिक्षणार्थींना काही गोष्टी सांगत असतो तेव्हा त्यांना नक्कीच काही प्रश्न असतात आणि ते अशा प्रश्नाच्या स्पष्टीकरणासाठी आपल्याला विचारणा करीत असतात आणि यामधून जास्तीत जास्त संभाषण होत असते तर त्यामधून ते त्यांचे अनुभव सुद्धा सांगू शकतात डीजे पुढे जाऊन प्रशिक्षण कार्यक्रमानंतर अमलात आणू शकतील तर हे अतिशय मजेशीर आहे म्हणजेच आपल्याला काही त्रस्त प्रशिक्षणार्थी बरोबर सुद्धा संभाषण करायचे असते तर जसे की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रशिक्षणार्थी हे काही स्वतःच्या इच्छेने आले असतीलच असे गरजेची नाही त्यापैकी काही बळजबरीने आलेले असतील त्यांच्या संस्थेने त्यांना पाठवले असेल आणि म्हणून अशा प्रकारचे प्रशिक्षणार्थी असतील तर ते त्रस्त असतील आणि आपल्याला त्यांच्याबरोबर सुद्धा संभाषण ठेवायचे आहे आणि त्यांना आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये गुंतवून ठेवायचे आहे आहे तर खूप वेळा अशा त्रस्त व्यक्तींना गुंतवून ठेवणे आहे यातच खरी हुशारी आहे हे तर त्यांना संभाषण करण्याची संधी देणे आणि निश्चितपणे ते अशा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये हे नक्कीच काही मूल्यांची भर घालतील याच बरोबर जे कोणी आणि दुसरे प्रशिक्षणार्थी असतील ते सुद्धा अशा संभाषणातून भर घालतील परंतु असे त्रस्त प्रकारचे प्रशिक्षणार्थी जर त्यांना संधी दिली गेली तर निश्चितपणे ते स्वतःचे अनुभव सुद्धा सांगू शकतील हेसुद्धा दिले जाऊ शकत तर म्हणून आपण प्रशिक्षणार्थींची ताकत आणि कमतरता पाहायला हव्यात आणि नंतर त्या पद्धतीने त्यांच्याशी वागायला पाहिजे समूह व्यवस्थापन तर समूह दोन प्रकारचे असतात एक म्हणजे एकसंघ समूह एक म्हणजे विषम समूह जर एकसंघ समूह असेल तर एक सांग समूह म्हणजे अशा व्यक्तींचा समूह की त्या एकाच संस्थेमधून असतात किंवा सारख्या प्रकारच्या असतात आणि नंतर अशा प्रकारांमध्ये ते एकमेकांना परिचित असतात पण जर विशाल ग्रुप असतील तर आणि अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रम राबवताना सूक्ष्म प्रयोगशाळा आयोजित कराव्या लागतात सूक्ष्म प्रयोगशाळा म्हणजे सुरुवातीलाच माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रशिक्षण तंत्र आणि साहित्य म्हणून वापरला जातो स्वप्न प्रयोग शाळा राबविण्यात येतात त्याच्यामध्ये आपण त्यांना एकमेकांची भेट घडवून आणतो आणि आणि अचानक त्यांना त्यांचा जोडीदार निवडायला सांगतो आणि आणि त्यांच्या जोडीदाराच्या ताकद आणि कमतरता विचारतो किंवा आपण त्यांना त्यांच्या आयुष्यातील आनंदी आठवणी बद्दल विचारतो आणि जर ते तयार असतील तर त्यांना आयुष्यातील नकारात्मक आठवणी सांगायला लावतो आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असताना हे नंतर आयोजित केले जाते तर अशा प्रकारचे प्रशिक्षणार्थींना बरोबरचे संभाषण आणि समूह भिन्नता व्यवस्थापन त्यांची व्यक्तिमत्व समजून घेणे शिकण्यासाठी सुयोग्य वातावरण तयार करणे त्यांचा सहभाग वाढवणे आणि वर्गखोल्यांचे व्यवस्थापन करणे तर हे सर्व आयोजित करावे लागेल तर हे प्रशिक्षण ठिकाण आणि सूचनांसाठी पूरक वातावरण तयार करेल आणि असं पूरक वातावरण शिकण्यासाठी तयार केले जाईल आता प्रश्न हा होता की आपण सगळ्या प्रशिक्षणार्थींना कसं गुंतवून ठेवू शकतो तर तयारी करणे आणि संबंधित सामग्रीचे वितरण करणे बरोबर तर म्हणून म्हणून म्हणून काय महत्त्वाचे आहे संबंधित सामग्री ही अतिशय महत्त्वाची आहे तिथे कोणती सामग्री आहे आहे आणि कोणते मुक्त प्रश्न छोटे छोटे समूह मध्ये चर्चिले जाणार तर म्हण म्हणून अशा प्रकारांमध्ये व्यक्तींना त्यांचे स्वतःचे मत असेल आणि तुमची असती आणि सूर्य असतील आणि ते सगळे मांडण्याची त्यांना संधी देण्यात यावी तर म्हणून जेव्हा आपण हे समूह चर्चासत्र किंवा विचार मंथन सत्र आयोजित करीत असतो अशा प्रकारच्या अभ्यासामध्ये आणि प्रत्येक वेळी आपल्याला असे दिसून येते की ते बोलू शकतात आणि चर्चा करू शकत आणि ते नवीन संकल्पना मांडू शकतात आणि त्यांना अशा चर्चेमध्ये सहभागी व्हायला आवडतं अशा सर्जनशील क्रियाकलाप वापर करा किंवा खेळांचा वापर करा जे प्रशिक्षणातील मुद्द्यांच्या संबंधित असते तर मी सुद्धा या मॉडेलमध्ये या विशिष्ट कोर्समध्ये अशा सर्जनशील क्रियाकलाप वापर किंवा खेळांचा वापर करतोय आणि म्हणून व्यवसाय खेळ हेसुद्धा प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग असायला पाहिजे मूल्यांकन किंवा उपाय यांच्या वापरामुळे प्रशिक्षणार्थींना स्वतःबद्दल आणि एकमेकांबद्दल शिकण्यास मिळते आणि म्हणून अशा प्रकारांमध्ये खूप वेळा अशा प्रकारची प्रश्नावली दिली जाते म्हणजे ते एकमेकांना काही ठराविक प्रश्नावरून आपलं करू शकतात आणि नंतर एकमेकांबद्दल सांगू शकतील आणि नंतर ते ओळखू शकतील की ते बरोबर आहे की चूक आणि नंतर अशा प्रकारची समूह क्रिया आपण आयोजित करू शकतो भूमिका खेळणे त्याचा समावेश करू शकतो भूमिका खेळणे हे अतिशय महत्त्वाचे तंत्र बनत आहे आहे आणि म्हणून अशा प्रकारांमध्ये सहभागी सदस्यांकडून भूमिका खेळल्या जातात तर वर्तणुकीचे मॉडेलिंग भूमिका खेळणे अशा गोष्टी वापरल्या जाऊ शकतात विशाल सत्राची सांगता प्रशिक्षणार्थींना वैयक्तिकरित्या विचारून किंवा समुहा मधून जर ते एकाच संस्थेमधील असतील तर खालील प्रश्नांचा आपण विचार करू शकतो या सत्राचे फलित म्हणजे आपण सुरू करायला थांबायला किंवा चालू ठेवायला कोणती योजना करायला पाहिजे तर म्हणून अशा घटनांमध्ये काही मेंदूला चालना देणारे प्रश्न सुद्धा असू शकतात आणि ते एखादं नाविन्यपूर्ण उत्तर आणू शकतात म्हणजेच त्यांना निव्वळ काय वाटते म्हणजे त्यांच्या सुरू करण्याचा थांबण्याचा किंवा चालू ठेवण्याचा काय नियोजन आहे आहे अशा प्रकारच्या गोष्टी चांगल्या तर निश्चितपणे आपण कोणता विषय घ्यायचा तिच्यावर जास्त माहिती तुम्हाला आवडेल आणि म्हणून ते काही उपाय आणि सल्ले आपल्याला अजून तपशीलात देणे गरजेचे असते आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारीत असताना आपण प्रशिक्षणार्थींना सुद्धा या विशिष्ट प्रक्रियेमध्ये सामाविष्ट करुन घेऊ शकतो आता आपण कार्यक्रमाच्या आराखडा आपल्याकडे पोहोचलो आहोत कार्यक्रमाचा आराखडा आखणे म्हणजेच त्याचे संघटन करणे आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वय साधणे होय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एक किंवा अनेक कोर्सेसचा अंतर्भाव असू शकतो अशा प्रत्येक कोर्समध्ये एक किंवा अनेक सत्र असू शकतात बरोबर तर अशा पद्धतीने तिकडे आपल्याला दिसून आले असेल या विशिष्ट मोडूल मध्येएका विशिष्ट कोर्समध्ये विविध मॉडेल्स असतात आणि नंतर त्यामध्ये खूप सारे मोडूल असतात की जे प्रथम प्रशिक्षणाचा परिचय याविषयी सांगतात नंतर प्रशिक्षणाची रचना आणि नंतर कार्यक्रमाची रचना नंतर कार्याचे अवलोकन कार्याचे मूल्यमापन आणि परीक्षणाची गरज तर अशाप्रकारे एखाद्या कार्यक्रमांमध्ये विविध कोर्सेस असतात विविध मॉडेल असतात आणि खूप सारे म्हणजेच एकापेक्षा जास्त सत्रांचा समावेश असतो कार्यक्रमाच्या रचनेमध्ये कार्यक्रमाचा हेतू विचारात घेतला जातो त्याच बरोबर काही विशिष्ट सत्रांचे रचना अशा कार्यक्रमांमध्ये केली जाते एक कार्यक्षम कार्यक्रमाची रचना त्यामध्ये लक्ष्मीच्या कागदपत्रांचा समावेश असतो जसे की तुम्ही इकडे पहा हे एक विशिष्ट रचनेचे कागदपत्र आहे आणि हे आयआयटी रूर्की यांनी बनवले आहे आणि नंतर अशा घटनेमध्ये तुम्हाला हे दिसून येईल की एक विशिष्ट कागदपत्रे यासाठी वापरलेले आहे कोर्स किंवा सत्रांचे नियोजन केलेले असेल ते म्हणजे तिकडे काही मॉडेल्स आणि तिकडे कोर्स किंवा सत्रांचे नियोजन असेल आणि कोर्स किंवा सत्रांचे नियोजनाचा आढावा असेल हाच एखाद्या कार्यक्रमाचा हेतू किंवा एक विशिष्ट आढावा असेल जसे की या प्रशिक्षणा मधून प्रशिक्षणार्थी काय शिकतील आणि या शिकवणुकीतून काय मिळेल अशा प्रशिक्षण कार्यक्रमाला अर्थपूर्ण साहित्य गरजेचे असते स्पष्ट हेतू आणि सहभागी होण्याची संधी आणि प्रतिसाद तर म्हणून प्रशिक्षण कार्यक्रमाला अर्थपूर्ण साहित्याची गरज ही खूप महत्त्वाची असते म्हणजेच साधन सामग्री अर्थपूर्ण पाहिजे म्हणजे ते त्या सामग्रीचा योग्य वापर करतील नंतर हेतू हा स्पष्ट हवा आहे यामध्ये तिकडे हेतू काय पाहिजे आणि नंतर सराव करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जावी अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि शेवटी खूप महत्त्वाचं म्हणजे प्रतिसाद घेणे आराखड्याच्या कागदपत्रांमध्ये तर शेवटी ज्याविषयी आपण बोलतोय ते म्हणजे कार्यक्रमाची मसुदा ज्यामध्ये प्रोजेक्टची व्याप्ती दिसून येईल प्रोजेक्ट ची व्यक्ती म्हणजे ध्येय प्रेक्षक कोण असतील वेळेचा आराखडा आणि वेळोवेळी केलेली तपासणी आणि गरजेची असते आणि आणि कोर्सचा कालावधी म्हणजे कोणता कालावधी किती असेल कार्यकाल काही तास किंवा काही दिवस आणि अशा कोर्स मधील दिवसांचे कार्यक्रम आराखड्याच्या मसुद्याच्या कागदपत्रांमध्ये दिसायला पाहिजे आणि पण वितरणा पर्यंत पोहोचलो आहे कार्यक्रमाच्या वितरण म्हणजे एखाद्या विशिष्ट कार्यक्रमाचा सामग्री काय असेल तिची पद्धत काय असेल की जी अशा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये वापरली जाईल प्रशिक्षणाची वेळ काय असेल म्हणजेच अशा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी आणि कोणत्या अडचणी आणि संधी अशा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाला येऊ शकतील या सर्व गोष्टी सराव करून आणि ओळखून आणि नंतर त्याप्रमाणे हेतू आणि आणि साधनसामग्रीचे व्यवस्थापन करावे आणि तुमचा समूह काय समजून घेईल कोणाचा समावेश असेल आणि विशिष्ट बाहेर एका काय असतील विषय कोणते असतील आणि नंतर प्रशासन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे परीक्षण की जय खूप खूप महत्त्वाचं बनेल तर असे सर्व पैलू की डीजे ते खूप महत्त्वाचं कागदपत्र तयार होईल म्हणजेच कशा पद्धतीने एक सर्वसमावेशक मुद्देसूद आराखडा कागदपत्र तयार होईल कोर्स किंवा सत्रांचे नियोजन म्हणजे एक विशिष्ट प्रकारे जास्त तपशील असलेले आराखडा कागदपत्र होय तर अशा आराखडा कागदपत्रांमध्ये हे एक प्रकारची कार्यक्रम पत्रिका असते तर म्हणून तुम्ही फक्त अशा विशिष्ट कागदपत्राचे उल्लेख करीत आहात परंतु नंतर जेव्हा तुम्ही अशा विशिष्ट कोर्स किंवा सत्रांचे नियोजनाच्या विज्ञानाबद्दल बोलणार आहात यामध्ये काही विशिष्ट टप्प्यांमध्ये असणारे सत्रांचा समावेश असेल प्रशिक्षक आणि प्रशिक्षणातील क्रिया आणि आणि प्रत्येक विषयाला दिला गेलेला वेळ या सर्वांचा समायोजन की जे खूप खूप महत्वाचं म्हणत असतं सत्रांचा नियोजनाचा आढावा हा नेहमी नमूद करण्यात यावा सत्राच्या नियोजनाचा आढावा काही ठराविक मोठ्या क्रियांना प्रशिक्षण कार्यक्रम एका ठराविक वेळ किंवा काही कालावधीनंतर जुळवत असतो तर हे सर्व होतं एका विशिष्ट आराखड्याच्या कागदपत्र बद्दल तिच्यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना म्हणजेच आपण एखाद्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचे रचना कशी करू शकतो याविषयी आणि नंतर प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करणे आपल्याला अशा कार्यक्षम पद्धतीने प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणे सहज सापडते तर हे सर्व कार्यक्रमाचा मसुदा आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना याविषयी होता धन्यवाद